आता आपण डिजिटल सर्किटमधील क्लोकिंग या विषयावर चर्चा सुरू करू आता पुढच्या काही आठवड्यात आपण क्लोकिंग टायमिंगआणि क्रॉस टॉक इत्यादी विषयावर बोलणार आहोत आपण वापरत असलेल्या कोणत्याही डिजिटल सिस्टिम मध्ये क्लॉक हा एक अत्यंत महत्वाचा कॉम्पोनन्ट आहे कारण जसे आपल्याला माहती आहे की आपण बऱ्याच च्या स्क्विन्शियल स्वरूपाच्या सर्किटआणि डिजिटल सिस्टिम आपण नेहमी बोलतो तर चीप किंवा सर्कटरी मध्ये बऱ्याच याच घटना चालू असतात आणि प्रत्येक गोष्ट क्लॉकद्वारे नियंत्रित केली जाते एक क्लॉक सिग्नल संपूर्ण प्रणाली साठी काही प्रकारचे सिनचरोनीझिंग मास्टर म्हणून कार्य करते जेवढा वेगाने क्लॉकअसेल तेवढच वेगाने त्यांच ऑपरेशन होईल म्हणून जेव्हा आपण क्लॉकबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला बऱ्याच समस्यांचा विचार करणे आवश्यक आहे नक्कीच क्लॉकसिग्नल म्हणजे काय सर्किट च्या कामकाजाच्या स्पीड संभंदीत विविध अस्पेक्ट काय आहेत आपण क्लॉकच्या संदर्भात डिफाइन केलेले विविध प्रकार चे पॅरामीटसि काय आहेत आणि आपण नंतर पाहु जेव्हा आपण आजकाल अतिशय सामान्य असलेल्या हाई परफॉर्मन्स सर्किट बद्दल बोलतोतेव्हा आपल्याला शक्य तितक्या फास्ट एक सर्किटचालवायचे आहे ज्याचा सर्किटचा डीले क्लॉकची फ्रीक्वेन्सी शक्य तितक्या वाढवता येऊ शकते पॉवर कंसूम्पशन च्या लिमिट बद्दल आपण नंतर पुन्हा चर्चा करू तर आपण क्लॉक डीजाइन बद्दल या लेक्चर मध्ये आपली चर्चा सुरू करतो मी म्हंटल्या प्रमाणे डिजिटल सिस्टममध्ये सिंक्रोनाइेशन मागील क्लोकिंग ही बेसिक कन्सेप्ट आहे तर कोणताही स्क्विस्क्वशशय सर्किट जवळपास सर्व स्क्विस्क्वशशयल सर्किट सिंक्रोनाईस स्वरूपाच्या आहेत याउलट आपल्याकडे एक एसिंक्रोनस सिस्टम असू शकते पण डीजाइन करणे आणि नियंत्रित करणे हे आवश्यक आहे ते चांगले किंवा प्रॉमिस देऊ शकतात परंतु अशा सर्किट्स आणि सस्टीमची डीजाइन आणि व्हेररफकेशन करणे हे खूप कठीण आहे म्हणून ज्या सिंक्रोनस सर्किट्स च्या संदर्भात आपण बोलत आहोत त्या सस्टीम ह्या मध्ये सिंक्रोनाइ केल्या आहेत एक क्लॉकआहे ऑपरेशन नियंत्रित करते तर अशी काही महत्त्वपूर्ण क्लाकिंगशी संदर्भात पॅरामीटर्स आहेत ज्यांची आपण चर्चा करू स्क्क्यू आणि जिटर अनेक डीले कॉन्स्ट्राईन्ट आहेत ज्या आपण कोणत्या प्रकारच्या आहेत त्याबद्दल बोलू मॅक्स कॉन्स्ट्राईन्ट आणि मीन कॉन्स्ट्राईन्ट यास सेटअप आणि होल्ड टाईम असे म्हणतात आणि आपण अशा काही गोष्टींबद्दल बोलू ज्यामुळे या स्क्क्यू आणि जिटरप्रकारची इफेक्ट होतात तर मी याबद्दल बोललो आहे कि वापरल्या जाणाऱ्या या बऱ्याच चिप्स सिंक्रोनाइज केल्या जातात म्हणजे एक रेफरन्स क्लॉक आहे सामान्यत बऱ्याच याच सिस्टिम मध्ये एकच क्लॉकअसते एकाच एक्स्टनिल सौरसेस मधून एक कधी एक क्लॉक्स असू शकतात तर चिपच्या इिंटरनल ऍक्टिव्हिटीएस या बाहेरून विशेषत लागू असलेल्या क्लॉकच्या संदर्भात सिंक्रोनाइज केले जातात तर स्टोरेज एडलमेंट सिंक्रोनाइज करण्यासाठी क्लॉक सिग्नल वापरला जातो फ्लिप फ्लॉप आपल्याला माहती आहे की जेव्हा आपल्या किे उदाहरणार्थ फ्लिप फ्लॉप असते समजू की माझ्याकडे D फ्लिप फ्लॉप आहे ज्यामध्ये इनपुटस आणि Q आउट पुट आहे आणि ते क्लॉक इनपुट असेल हे क्लॉकआहे तर मी ये काही लागू करते ते क्लॉकसह सिंक्रोनाइज मध्ये फ्लिप फ्लॉपमध्ये स्टोअर होईल म्हणून जेव्हा मी क्लॉक सिग्नल म्हणतो तेव्हा आयडियल क्लॉक सिग्नल असेच होईल हे अधून मधून सिग्नल मळेल विशिष्ट्य कालािधीसह जाईल आणि विशिष्ट्य वेळेनंतर खाली जाईल त्याला t म्हणा तर फ्लिप फ्लॉपच्या प्रकारानुसार हे क्लॉकच्या वाढत्या एज हे फ्लिप फ्लॉप केले जाऊ शकते जेव्हा जेव्हा क्लॉक सिग्नल 0 ते 1 पर्यंत जाईल किंवा जेव्हा क्लॉक सिग्नल 1 ते 0 पर्यंत जाईल तर जेव्हा हे नेगेटिव्ह एज ट्रीगेर होते तेव्हा आपण सहसा क्लॉक सिग्नल हेसाठी क्लॉकचे इनपुट वापरतोय टीपीकली एज ट्रीगेर फ्लिप फ्लॉप म्हणतात आता याउलट आपल्याकडे एक ल्याच असू शकते हे स्टोरेज या क्लॉकच्या एज द्वारे नियंत्रित केलेले नाही पण जोपर्यंत क्लॉकहाय आहे तोपर्यंत हे फ्लिप फ्लॉप किंवा ल्याच ओपन आहे काही इनपुट मध्ये येताना ते इनपुट किे स्टोअर होतात आणि लास्ट व्हॅल्यू म्हणून क्लॉकखाली गेल्यानंतर व्हॅल्यू होईल ते शेवटी स्टोअर होईल नंतर आपण बोलली ती म्हणजे पाईपलाईन आपण वापरत असलेली बहुतेक सस्टीम हे हायली पाईपलाइन आहेत पाइपलाइन सिस्टिम किंवा पाइपलाइन प्रोसेसर आहेत विविध प्रकारचे उदाहरणार्थ टिपिकल इिंस्टरक्शन पाइपलाइनमध्ये आपण ज्या प्रोसेसर बद्दल बोलतो आहोत ते आपण लागू केलेल्या इन्स्ट्रक्शन चा नंबर सुधारण्यासाठी ते इिंटरनल पणे पाईपलाइनिंग वापरतात यामुळे थ्रूपूट इिंप्रोि होते आणि अग्रेसव्ह पाइपलाइनिंग मुळे जास्त वारंवारता ऑपरेशन होते मी हे एक्स्प्लेन करण्याचा प्रयत्न करेन पण पाइपलाइन कशी दिसते एक पाइपलाइन यासारखे काहीतरी दिसते हे दोन टप्प्यांनी पाइपलाइन चे उदाहरण आहे हे ब्लॅक रीजन हे दोन टप्पे आहेत आणि त्या दरम्यान काही रजिस्टर्स स्टोरेज एडलमेंट आहेत ते एका क्लॉकद्वारे कंट्रोल केले जातात आणि ही चार पाइपलाइन आहे तर पाइपलाइन मागील बेसिक आयडिया काय आहे मी या उदाहरणाच्या मदतीने एक्स्प्लेन करण्याचा प्रयत्न करेन समजा माझ्याकडे अशीतर मी एक इनपुट लागू करते तर मला आउटपुट मिळेल समजा डेटाच्या एका सेट प्रोसेस करण्यासाठी लागणारा वेळ T आहे म्हणून च N डेटा आयटमसाठी काही कॉम्पुटेशनल आहेत मला परफॉमि करायची आहेत तर आपण त्याला S म्हणू तर टोटल टाईम कती असेल याला आपण टाईम N म्हणू या हे T ने मल्टिप्लायर करू आता मी काय करते मी काय म्हणते ते म्हणजे या मी हे कॉम्पुटेशनल स्मॉलअर स्टेप्स मध्ये आपण चार उद्धरण घेऊ तर मी त्यांना S1 S2 S3 आणि S4 कॉल करते तर इनपुटस येत आहे S1 चे ऑऊट्पुट S2 च्या इनपुटिर जाईल S2 चे आउट पुट S3 च्या इनपुटिर जाईल तर ही संपूर्ण S ची आयडिया खालील प्रमाणे आहे मी हे एक चार पार्टस मध्ये विभाग करते तर मी त्यांना S1 S2 S3 आणि S4 कॉल करते हे असे नाही की हार्डवेअर फॉर टाईम सेम हार्डवेअर मी मल्टिप्लाय करेन परंतु मी त्यास चार मध्ये पाटिशन करीत आहे सेम कॉम्प्लेक्सिटीचे असतील त्यांच्या वेळ नुसार आता डेटा आयटमच्या बाबतीत असे समजू या की इनपुट डेटा एक दोन तीन चार येत आहे तर हे असे कार्य करते ही टाईम स्टेप्स आहेत एका स्टेज मध्ये येण्यासाठी लागणारा वेळ चला त्यास स्मॉल t म्हणू म्हणून t2 t3 t आणि इतर असचं देऊ प्रथम आपण या स्टेजेस S1 S2 S3 आणि S4 दर्शवू तर आयडिया अशी असेल हा S1 डेटा सेट 1 नंतर कार्य करण्यास सुरवात करेल ते संपल्यानंतर S2 नंतर जाईल आणि हे संपल्या नंतर ते S3 कडे जाईल नंतर ते S4 कडे जाईल जेव्हा हे S1 S1 चे ऑऊट्पुट S2 च्या इनपुटिर जाईल तेव्हा पाईपलाइनिंगची आयडिया अशी आहे की मला S1 मध्ये त्याच ओव्हरलॅप फॅशन मध्ये दुसरे इनपुटस कॉम्पुटेशन सुरू करायचे आहे त्याचप्रमाणे जेव्हा हे S3 कडे जाते मला येथे 2 सुरू करायचे आहेत आणि 3 येथे सुरू करायचे आहेत तर अशा प्रकारे हे ओव्हरलॅप पहले आउट पुट जनरट होण्यापूर्वी आपण चार वेळा स्टेप्स दडलेले पहाल आणि त्यानंतर प्रत्येक वेळ एका स्टेप नंतर आउट पुट जनरट होईल म्हणून एन डेटा आयटमसाठी आपल्याकडे अशी कॅल्क्युलेशन असू शकते तर टोटल टाईम हा नंबर ऑफ स्टेजच्या 4 वजा 1 असेल ही वेळ पाईपलाईन कर्ण्यासाठी आणि डेटाची संख्या घेतली जाते कारण आताच्या इनीशल टाईम नंतर मला प्रत्येक क्लॉक पल्स नंतर 1 आउटपुट मिळेल आणि सगळ्यांना t ने मुल तीपलीड केले जाईल तर हे अप्रॉक्सीमेटली n प्लस 3 राईट ही एनटी पहा आपण असे म्हणू शकता की हे अप्रॉक्सीमेटली n × 4t इतके आहे तर आपण त्याच वेळी पाहू शकता की मला 4 चा स्पीड मिळेल तर याचा अर्थ असा की स्पीड अप्रॉक्सीमेटली चार हा नंबर ऑफ स्टेजेस दाखवतो परंतु या स्टेजेसना वेगळे करण्यासाठी आपल्याकडे स्टेजेस दरम्यान रजिस्टर असणे आवश्यक एका क्लॉकने फीड होईल हे क्लॉकसिग्नल देईल पाइपलाइनिंग मागील ही एक बेसिक आयडिया आहे आणि जी आपण पहात असलेल्या जवळपास सर्व सस्टीममध्ये इिंटरनल पाइपलाइनचे स्टक्चर आहे इफेशनसी कस्क्वन्सदरेशन मुळे थ्रूपुटमुळे त्यामुळे मळालेल्या थ्रूपुटमध्ये वाढ होते तर ही बेसिक आयडिया आहे आपण पाहू शकता की मूलत आमच्याकडे अनेक S1 S2 S3 S4 ब्लॉक असू शकतात जी कॉम्बिनेशनल सर्किटआहेत आणि त्या दरम्यान काही रजिस्टर किंवा स्टोरेज घटक आहेत सर्किटजी अशाच प्रकारे असते म्हणूनच आपण उदाहरणे नंतर पाहणार आहोत त्यासाठी हे मोटिव्हवेट करेन कारण आपल्याकडे इसेस्क्वशशयली काय आहे हे नंतर आपण पाहणार आहोत आपल्यात दोन स्टोरेज एडलमेंट्स आहेत ज्या दरम्यान काही कॉम्बिनेशनल सर्किटआहेत तर कॉम्बिनेशनल सर्किट असलेले दोन फ्लिप फ्लॉप असतील तर लोएसट लेवल दोन कॉम्बिनेशनल सर्किट असलेले दोन फ्लिप फ्लॉप असतील म्हणूनच आपण त्या स्मॉल सर्किटचे अनॅलिझ करू शकत असाल तर आपण पाइपलाइन प्रकारच्या आडकिटेक्चरचे अनॅलिझ देखील करू शकता ज्यात बेसकली सारखे स्टक्चर असते ठीक आहे तर आणखी एक ईशू बद्दल आपण बोलूया परफॉर्मन्स ऑफ प्रोसेसर च्या संभंदीत हे काहीतरी आहे तर आपण येथे सीपीयू प्रोसेसर बद्दल बोलत आहोत जे इिंस्त्रक्शन्स एस्क्वक्क्युट करता असो अशाच प्रकारचे डिस्कशन इतर प्रकारच्या डिजिटल सर्किट देखील लागू होऊ शकते परंतु आपण येथे प्रोसेसर बद्दल बोलत आहोतच तर टोटल एक्सएकशन टाईम हे प्रॉडक्ट्स् ऑफ नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन इन्स्ट्रक्शन काउंट नंबर ऑफ क्लॉकसायकल हे गरजेच्या असतात प्रत्येक इन्स्ट्रक्शन एस्क्वक्क्युट करण्यासाठी याला सायकल पर इन्स्ट्रक्शन बाय क्लॉक म्हणजेच क्लॉकसायकल टाईम तर आपण या तीन गोष्टी एकत्रित केल्या तर आपल्याला प्रोग्राम साठी टोटल एक्सएकशन टाईम मिळेल आता मला फास्टर प्रोसेसर बनवायचा असेल तर याचा अर्थ मला एक्सएकशन टाईम कमी करायचा आहे तर मी ते कसे करू शकते ते मी तीन वेगवेगळे मार्गानी करू शकते मी एकतर नंबर ऑफ इिंस्त्रक्शन्स कमी करू शकते हे मी इिंस्टरक्शन सेट आर्किटेक्चरमध्ये बदल करू शकतो उदाहरणार्थ समजा माझ्याकडे कॅलक्युलेटर आहे माझ्याकडे मल्टिप्ला इन्स्ट्रक्शन नाहीत म्हणून मल्टिप्लाय करण्यासाठी मला नंबर ऑफ इिंस्त्रक्शन्स वापराव्या लागतील परंतु मी नवीन इन्स्ट्रक्शन सेट किे गेले ज्यास मला मल्टिप्लाय कराचे लागेल इन्स्ट्रक्शन्स बरोबर जेणेकरून मला नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन कमी मिळतील आयसी कमी करण्याचा हा एक मार्ग आहे प्रत्येक इन्स्ट्रक्शन मधून सायकल कमी करणे तर येथे आपल्याकडे एक चांगली पाइपलाइन असू शकते पाईपलाईन हे नंबर ऑफ पाईपलाईन स्टेजेस वाढते आणि त्यामुळे जास्त ओव्हर लेप होऊन स्पीड वाढते नंबर ऑफ सायकल पर इन्स्ट्रक्शन ही खाली जाईल आणि नक्कीच जेव्हा आपण टाईम क्लॉक किंवा सीसीटी कमी करण्या विषयी चर्चा करता तेव्हा ते आपण लॉजिक डीजाइन कसे करतो यावर डिपेन्ड असते हे काही आहे ते आपले मेन टॉपिक आहे डिस्कशन करण्यासाठी आणि नक्कीच फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी चांगली टेक्नॉलॉजी म्हणजे फास्ट सर्किटम्हणजे फास्टर क्लॉक परंतु टेक्नॉलॉजी कधीकधी डीजाइनरच्या कंट्रोल मध्ये नसते डीजाइनर फ्लिप फ्लॉपसह गेट्ससह लॉजिक डीजाइनसह खेळू शकतात आणि सर्किटरण करण्याचे फास्टेस्ट मार्ग शोधू शकतात तुम्हाला हेच बघायचे आहे तर आमचे प्रायमरि फोकस हा क्लॉकिंगमधील ईशुस असेल इस्पेशली रेडुकशन ऑफ सीसीटी आपण हे कसे करू शकता बिरं मी एज ट्रिगर फ्लिप फ्लॉपबद्दल बोललो येथे आपण काही स्टेटमेंट्स करत आहोत नक्कीच त्यांचा डिटेल एक्सप्लेनेशन आपण पुढे या पाहणार आहोत पहिली आपण जी वापरत असलेले बहुतेक सर्किट एज ट्रिगर ऑपेरेशन आधारित आहे याचा अर्थ असा की जेव्हा जेव्हा क्लॉककमी करून हाय पॉसिटीव्ह एज ट्रिगर किंवा हाय करून कमी निगेटिव्ह एज ट्रिगर होते तेव्हा पॉसिटीव्ह फ्लिप फ्लॉप ट्रिगर होते एका वेळी t डेटा हा t प्लस T टाईम नंतर पुढील फ्लिप फ्लॉपवर पोहोचणे आवश्यक आहे t हा क्लॉक आहे येथे कोण सेट अप टाईम असे काहीतरी आहे आपण नंतर पाहूया आत्ता आत्ता याकडे दुलिक्ष करू तर आपण असे म्हणत आहोत की t प्लस T च्या आधी डेटा पुढील फ्लिप फ्लॉप सेटअप वेळ वर आला पाहिजे आपण पुन्हा त्या पाइपलाइन प्रकारच्या आर्किटेक्चर बद्दल बोलत आहोत तर आपण या प्रकारच्या आर्किटेक्चर आहे एक कॉम्बिनेशनल सर्किटआहे एक रजिस्टर आहे समजा Ri माझ्याकडे आणखी एक रजिस्टर आहे लेटस से Ri प्लस 1 तर त्याचे ऑऊट्पुट याच्या इनपुट किे जाईल ऑऊट्पुट याच्या इनपुट जाईल आणि माझ्याकडे हे क्लॉकसिग्नल आहे जे क्लॉक रजिस्टर तसेच या रजिस्टरसाठी वापरले जाते आणि T हा क्लॉकचा टाईम कालावधी आहे हे T आहे तर आपण जे म्हणत आहोत ते म्हणजे येथे राहणारा कोणताही डेटा लेटस से हा टाईम हा स्मॉल t आहे तर ते तयार असले पाहिजे समजा हे रजिस्टर हे सर्व पॉसिटीव्ह एज ट्रिगर आहेत तर जेव्हा नेक्स्ट स्टेज येण्यापूर्वी हा डेटा पुढील फ्लिप फ्लॉपमध्ये असणे आवश्यक आहे जेणेकरून योग्य आउट पुट स्टोअर होईल तर हा T टाईम सेटअप टाईम सारखं काहीतरी मी नंतर याबद्दल बोलेन हे स्टेज एडलमेंट्सची प्रॉपटीि आहेत तर आपल्याला येथे काही देणे आवश्यक आहे आपण असे म्हणू शकता की सेटअप टाइम नावाच्या या गोष्टीची काळजी घेण्यासाठी क्लॉक एकंदरीत करणे हे आपण नंतर पाहू तर मुळात क्लॉकिंगचे रिलेशनशप्स असे असतात कॉम्बिनेशनल ब्लॉकच्या प्रत्येक आउटपुट फ्लिप फ्लॉप प्रत्येक इनपुट फ्लिप फ्लॉपपासून डीले ज्याचा अर्थ पाइपलाइन सर्किट साठी स्टेजच्या आउट पुट रजिस्टरमध्ये इनपुट रजिस्टर T पेक्षा कमी असाला सेटअप दुलिक्ष करून आपल्याकडे सेटअप असेल तर T कमी होईल तर हे आपण वेळाने पाहू T का कमी होत आहे आणि ब्लॉकची आणखी एक महत्त्वाची प्रॉपर्टी हे नंतर आपण एक्स्प्लेन करणार आहे जसे की सर्किट मध्ये अनेक फ्लिप फ्लॉप रजिस्टर असल्यास काय करणे अपेक्षत आहे तर आपल्याला आयडियल आहे की सिग्नल एकाच वेळी सर्व फ्लिप फ्लॉप पोहोचला पाहिजे तर हे इशशुअर केले जाऊ शकत नसेल तर करेक्टनेस च्या ऑपरेशन मध्ये कॉम्प्रमाईि केले जाऊ शकते तर हे देखील क्लॉक सर्कटरी साठी एक अतिशय महत्वाचे डीजाइन पॅरामीटर आहे मला जेव्हा जेव्हा क्लॉक सिग्नल करायला पाहिजे असेल तेव्हा ते सर्व एकाच वेळी पोचले पाहिजे आपण आत्ताच नव्हे तर नंतर यावर चर्चा करणार आहोत तर आपण हे असे म्हणत आहोत की आपल्याकडे ब्लॉग सिग्नल देत आहे टाईम T पासून सुरू होतोय t प्लस कॅपिटल T हा टाइम आहे म्हणून T प्लस 2T आपल्याकडे एक स्टेज आहे चला आपण एका स्टेज विचार करूया एक कॉम्बिनेशनल सर्किटआहे त्यापूर्वी एक रजिस्टर घेऊन त्यानंतर रजिस्टर करून हा क्लॉकयेतो T आणि यावेळी T इनफ जेणेकरून कॉम्बिनेशनल सर्किट च्या डीलेची वोर्स्ट केस पूर्ण होईल जेणे करून जेव्हा पुढील एज येईल तेव्हा येथे योग्य आउट पुट येथे स्टोअर केले जाईल तर हे एनशुअर केले गेले असेल तरच पाइपलाइनिंग प्रोपली वर्क करेल जेणेकरून स्टेज 1 चे आउटपुट स्टेज 2 वर जाणे आवश्यक आहे स्टेज 2 स्टेज 3 वर जाणे कारण पुढील डेटा देखील परळलेली येत आहे तर ओव्हलॅप एक्सएकशन होईल डेटा 1 स्टेज 1 पासून स्टेज 2 पर्यंत जाईल डेटा 2 हा स्टेज 2 जाईल म्हणून येथे सिनचरोनिझशन किंवा डेटा ची लॉक स्टेप मोमेंट क्लोकिंग आणि डीले हे पूर्ण पणे सिनचरोनीज्ड केले तर प्रॉब्लेम येऊ शकता असणे गरजेचे आहे आपण स्टेज 2 ला त्याचे किंपटेशन पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ नाही तर कदाचीत रिंग आउट पुट रजिस्टरमध्ये स्टोअर होईल त्यासाठी आपण खूप केळफुल व्हायला चला प्रथम स्क्क्यू आणि जिटर पाहू हे दोन पॅरामीटसि आहेत क्लॉकडिस्टरीब्यूशन बरोबर ररलेटेि आहेत क्लॉकडिस्टरीब्यूशन इसेस्क्वशशयली म्हणजे समजा माझ्याकडे चिप आहे मी नेहमी म्हंटल्या प्रमाणे आपण आउटपुट मधून क्लॉकचा एकच सौरसेस लागू करतो आणि आतमधे काही सर्कटरी असतील ज्यास आपल्या क्लॉकच्या सिग्नल वर जाण्यासाठी आपल्याला क्लॉक सिग्नल आवश्यक असेल आपल्या आत अशा ठिकाणी जाण्याची अनुमती आहे तर या क्लॉकच्या सिग्नल ना येथे जाणे आवश्यक आहे तर ही एक प्रॉपर्टी आहे क्लॉक नेटवर्क ला फोलो किंवा इश शुअर करणे गरजेचे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी म्हंटल्या प्रमाणे क्लॉक सिग्नल एकाच वेळी सर्व एक पॉइंट्सपर्यंत पोहोचला पाहिजे कारण हे इश शुअर केले नाही तर किंपुटेशन मध्ये काही एरर येऊ शकतात तर स्केव आणि जिटर या दोन टर्मिनॉलॉजिएस पाहूया ज्या डिस्टरीब्यूशन प्रॉब्लेम शी रिलेटेड आहेत आणि कशा रिलेटेड आहेत हे पाहू म्हणूनच जसे मी म्हटले आहे की क्लॉक कॉमन रेफरन्स सिग्नल प्रोव्हाइिड करतो हे संपूर्ण चिप मध्ये डिस्टरीब्यूट केले जाऊ शकते कारण हे संपूर्ण चिप मध्ये सर्वांना डिस्टरीब्यूट केले गेले आहे क्लॉकच्या नेटची टोटल लेन्थ ही खूप लार्जे असू शकते आणि यामुळे हे सेम सिग्नल च्या सेव्हराल फयसिकल मेनीफेसटेशन नेले जाईल यामुळे विविध प्रकारचे प्रॉब्लेम उद्भिू शकतात तर कोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम प्रथम स्केव आहे स्केव म्हणजे जास्तीत जास्त डिले डिफरंट लीफ नोड मधील क्लॉक नेटवर्क आहेत याचा अर्थ काय हे क्लॉक नेटवर्क आहे क्लॉकयेथे येत आहे ते सर्व पोहोचले पाहिजे हे पॉईंट x असे समजा हे पॉईंट y असे समजू तर काय घडू शकते ते म्हणजे एका पॉईंट x मधील क्लॉक सिग्नल हा असा असू शकतो तर आपल्याला असे काही असेल की डिले डिफरेंस मुळे डिफरंट क्लॉक y पर्यंत जाताना डिले असू शकतो असा क्लॉकवर डिले होऊ शकतो काही अमाउिंट ने त्याच परळलेली एडिशनल डिले आहे आणि यालाच स्क्क्यू असे म्हणतात ब्लॉक मध्ये मी जेव्हा डिले मधील डिफरन्स करतो तेव्हा तो क्लॉक नेटवर्क करील लइफसच्या वेगवेगळे पॉईिंटिर वेगवेगळे टाईम ला जातो यालाच स्केव म्हणतात त्याचप्रमाणे आपणास जिटर देखील मिळू शकेल येथे अस म्हणू की मी एका विशिष्ट्य पॉईंट कठे पाहत आहे दोन्ही x आणि y नाहीत परंतु विशिष्ट्य पॉईंट x आहेतच मी पाहू शकतो ते यासारखे काहीतरी आहे समजा माझ्याकडे एक पॉईंट x आहे पॉईंटवर क्लॉकयेत आहे समजा मला असे वाटते की क्लॉक हा T च्या डिलेनंतर येत आहे दुसरा क्लॉक हा 0 8T च्या डिलेने येत आहे तिसऱ्या क्लॉक सिग्नल हा 1 1 तीच्या डिलेने येत आहे तर सेम लइफ टाईम हा क्लॉक पल्सेस मधून येताना T T TT च्या गॅपनी यायला हवी परंतु काहीही डिले आहेत क्लॉकच्या पल्सेस मध्ये ज्याला जिटर म्हणतात एका लइफ नोड च्या क्लॉक सायकल टाईम मधील व्हेरीएशन्स म्हणजे जिटर होय आणि स्केव हे एका लइफ नोड च्या क्लॉक सायकल टाईम मधील व्हेरीएशन्स च्या पेक्षाही काही जास्त आहे क्लॉकहे वेगवेगळे वेळी दसू शकतात हे दोन प्रॉब्लेम आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत आणि प्रोपली केले नाहीत तर सर्किटयोग्य मागािने कार्य करू शकत नाही तर ते पाहू हेच ते स्केव आणि जिटर आहे मी ज्यांच्याबद्दल बोलले तर तुम्ही पाहता हा एक क्लॉक सिग्नल आहे आयडियल व्हर्टीकललंय रायजिंग व्हर्टीकललंय फॉलीिंग हे स्लो राईज आणि स्लो फॉल दाखवत होता तेच हे क्लॉकसिग्नल चे टिपिकल शेप आहेत कारण फाईनाईट राईस टाईम आणि फाईनाईट फॉल टाईम आहे आणि रजिस्टर आणि कॅपेसडटव्ह आफेक्ट आहेत आणि मी काय म्हणत आहे अक्च्युअल क्लॉकचा टाईम हा अजूनही T आहे परंतु या डीले होत आहेत तर आयडियल क्लॉकहा येथे यायला हवा होता परंतु काही एडिशनल डीले मुळे क्लॉकहा डीलेने पोहोचला याला स्क्क्यू म्हणतात परंतु हा स्क्क्यू डीले सगळा सुकसेस्सीवे पल्सेस साठी सेम असतो पण जिटर म्हणत की पहली एज येण्यासाठी काही डीले होत असेल तर दुसरी येण्यासाठी लागणारा डीले हा हा प्लस आणखी काही डीले लागेल याला जिटर असे म्हणतात कारण क्लॉकच्या एज T च्या डीलेनंतर येत नाहीत T प्लस जिटर आणि जिटर सहि व्हेरी होऊ शकतो यालाच तर जिटर असे म्हणतात आता आपण सेटअप नावाची काहीतरी पाहूया आणि होल्ड टाईम स्टोरेज एलमेंट शी कन्सन करतात तर आपण पहात आहोत ते म्हणजे असेच एक सर्किटआहे असे म्हणा पुन्हा मी बोलत आहे पाइपलाइनचे उदाहरण घेऊन रजिस्टर स्टेज आहेत आणि येथे एक कॉस्क्विनेशन सर्किटआहेत तर या दोन क्लॉक सिग्नल ला सेपरेट देऊ मी याला ड्रायविंग क्लॉकअसे म्हणत आहे हे रेसिइविंग क्लॉकआहे आणि हे लॉजिक सर्कटरी किंवा स्टेज डीले म्हणजे T लॉजिक आहे हे आता पाहूया तर लॉजिक ईव्हॅल्युएशन हे रेसिइविंग क्लॉकच्या रायसिंग एज सुरू होते कारण की जेव्हा आम्हाला रेसिइविंग क्लॉकची रायसिंग एज मळते तेव्हा मागील स्टेज मधून येणारे काही इनपुट आहे ते या रजिस्टरमध्ये स्टोअर होईल आणि या लॉजिक स्टेजचे कॅल्क्युलेशन आणि किंपटेशन सुरू होईल तर लॉजिक ईव्हॅल्युएशन त्यावेळी सुरू होते तर करेक्ट ऑपरेशन साठी लॉजिक सिग्नल किंवा लॉजिक सर्कटरी किंवा त्याचे व्हॅल्युएशन पूर्ण करणे आवश्यक आहे फ्लिप फ्लॉप पोहोचण्याआधी आणि रेसिईव्ह क्लॉकचा नेक्स्ट स्टेप येथे येते मी हे काय सांगत आहे की तेथे टी लॉजिक डीले होत आहे आणि जेव्हा या लॉजिक सर्किटने आपले कॅल्क्युलेशन पूर्ण केले तेव्हा ते रेसिईव्ह करणे आवश्यक आहे या पॉईंट वर पोहोचले पाहिजे आणि नंतर हे क्लॉकआले पाहिजे अन्यथा काही चुकीची व्हॅल्यू स्टोअर होऊ शकते आता आपण काय म्हणत आहे ते सेटअप टाईम नावाचे काहीतरी आहेतच प्रत्येक फ्लिप फ्लॉपमध्ये काही डीले असतो क्लॉकसिग्नल येताना डीले आल्यास इनपुट डेटा फ्लिप फ्लॉपमध्ये लगेच स्टोअर केला जात नाही तसेच इनपुट डेटा मिनिमम टाईम साठी स्टेबल ठेवा लागेल तरच तो योग्य प्रकारे स्टोअर केला जाईल अन्यथा चुकीची डेटा स्टोअर होऊ शकेल हा सेटअप टाईम आहे तर सेटअप टाइम म्हणजे काय हा फ्लिप फ्लॉपने कॅप्पचर करण्यापूर्वी सिग्नल ला स्टेबल होण्यासाठी लागणारा मिनिमम टाईम आहे आणि जेव्हा आपण सेटअप टाईमचे कॅल्क्युलेशन करत असता तेव्हा आपण देखील या स्केव आणि जिटरची केअर घावी आणि ड्राईव्ह क्लॉकदरम्यान क्लॉक रेसिईव्ह करणे हळू हळू पाहु तर हे टायमिंग आकृति पुन्हा पहा हे ड्राईव्ह क्लॉकआहे हे रेसिईव्ह क्लॉक तर आपण म्हणत आहोत ते म्हणजे हा डीले ऑफ द लॉजिक आहे हा या स्टेज चा मॅक्सिमम वोर्स्ट केस डीले आहे तर या एज करून जेव्हा जेव्हा ड्राईव्ह क्लॉक 0 ते 1 पर्यंत जाते तेव्हा स्टेजचे कॅल्क्युलेशन सुरू होते समजा या लॉजिक सर्किट च्या आऊटपुट मध्ये डेटा उपलब्ध असतो तेव्हा टी लॉजिक हा जास्त टाईम घेतो त्यानंतर मी या टी सेटअप टाईम साठी ही व्हॅल्यू मिनिमम ठेवणे आवश्यक आहे अन्यथा ते येथे प्रोपली स्टोअर होत नाही तर ही गरज आहे ती असे म्हणत की लॉजिक सर्किटने डेटाची कॅल्क्युलेशन करण्यासाठी मॅक्सिमम टाईम गेट करणे आवश्यक आहे नंतर आपण फ्लिप फ्लॉपचा सेटअप टाईम असलेल्या मिनिमम टाईम च्या टी सेटअप केले पाहिजे तरच आपण प्राप्त क्लॉक लागू केले पाहिजे रेसिइविंग क्लॉकएज ही याच्या अगोदर येऊ नये ती अगोदर आली तर एरर येऊ शकते आपण स्केव आणि जिटर चा विचार केला तर हा टाईम आणखी एक्सटेन्ड होऊ शकतो कारण स्केव आणि जिटर हे काही एडिशनल डिले क्लॉक मध्ये आणू शकतात तर रेसिइविंग क्लॉक मध्ये डिले होऊ शकतो तर आपली टाइमिंग गरज काय असेल आपला टोटल टाईम हा लॉजिक सर्किट च्या ग्रेटर दॅन इक्वल टू वोर्स्ट केस डिले असेल म्हणजेच पाईपलाईनच्या स्टेटस प्लस हा सेट टाईम रेसिइविंग प्लस मॅक्सिमम क्लॉक स्केव प्लस मॅक्सिमम जिटर असेल तर आपण या सर्वांच्या इनकॉपरेट करून घेऊन आपला टाईम पिरियड लस्ट ग्रेटर असाला कारण तसे काही व्हेरीएशन्स असू शकतात आणि मिनिमम सेटअपची गरज येथे आहे आपण मच् टाईम प्रोव्हाइिड करणेही शक्य आहे रेसिइविंग फ्लिप फ्लॉप मध्ये करेक्ट डेटा स्टोअर होऊ शकत नाही बरोबर तर त्याच प्रकारे आपल्या कडे आणखी एक कंस्ट्रेंट असू शकतात ज्यास मीन डीले कनस्टरेंट म्हणतात आपण सेटअप टाईम काय होता हे पाहू सेटअप टाईम सांगते की आपल्याला इनपुट मध्ये एक फ्लिप फ्लॉप डेटा येत आहे क्लॉक येण्यापूर्वी आपला इनपुटस डेटा मिनिमम टाईम साठी स्टोअर करणेही शक्य आहे हा मिनिमम अमाऊिंट ऑफ टाईम हा सेटअप टाईम आहे आता होल्ड टाईम हे जवळपास असे म्हणतात क्लॉकची एज आल्यानंतर आपल्याला काही जास्त वेळ लागेल पहा ते म्हणतात की या स्टोरेज एडलमेंट मध्ये मिनिमम पिरियड साठी त्यांचे आउट पुट सिग्नल ठेवावे लागेल तर आपण ते केले नाही तर खालील लॉजिक ब्लॉक सारख्याच सन्यारीहो प्रमाणे ड्रायविंग क्लॉक रेसिइविंग क्लॉक यासह आम्ही समजून सांगू तर हे होल्ड टाइम्स असे म्हणतात की ही व्याख्या आहे तर आयडियल असा आहे की सिग्नल त्वरित लॉजिक सर्किट वर जाऊ नये आणि त्याच सायकल करील रायजिंग एज च्या रेसिइविंग फ्लिप फ्लॉप करू नये हे काहीतरी आहे मी हे एक् उद्धरण पुन्हा एक्स्प्लेन करते हे एक् उद्धरण घ्या तर माझ्या कडे ड्रायविंग क्लॉक आहे तर ड्रायविंग क्लॉक चा T हा टाईम पिरियड आहे तर टाईम ररक्वायरमेंट काय आहे ड्रायविंग क्लॉक आल्यानंतर हा होल्ड टाईम हा होल्ड टाईम क्लॉक करण्यापूर्वी आपण इनपुट डेटा स्टेबल करायला आपण मी असे बोलेल कारण माझ्या कडे असे क्लॉक आहे हे येथे एक्स्प्लेन केले आहे की ही क्लॉकची एज आहे हे क्लॉक ची एज आहे तर मी काय म्हणत आहे जेव्हा माझ्या डेटा येत असतो तेव्हा हा टाइम आहे ही क्लॉकची एज येती ये मी काय म्हणत आहे हा सेटअप टाईम येण्यापूर्वी डेटा स्टेबल फ्लिप फ्लॉप जी शक्य आहे आपण एज आल्यानंतर मला पुन्हा मिनिमम टाईम साठी होल्ड करावे लागेल हा होल्ड टाईम आहे या दोन टाइम्स मी प्रोव्हाइिड करणे ही शक्य आहे त्यानंतर माझ्या फ्लिप फ्लॉप ऑपरेशन हे करेक्ट आहे याची गॅरेंटी बददलली जाईल तर त्याच्या आधीचा काही मिनिमम टाईम तिच्या नंतरचा काही मिनिमम टाईम हे सेटअप आणि होल्ड आहेत आपण या आकृति मध्ये पहाल की आम्ही होल्ड टाईम इलसटरेट केला आहे एज आल्यानंतर टी होल्ड टाईम साठी मिनिमम अमाऊिंट साठी प्रोव्हाइिड करायला हवे आणि त्यानिंतरच लॉजिक कॅल्क्युलेशन व्हायला हवे तर मी काय म्हणत आहे की जेव्हा जेव्हा ड्राइवर क्लॉक इतक्या लवकर येते तेव्हा आम्ही असे केले आहे की जेव्हा जेव्हा ड्राइवर क्लॉक येते तेव्हा लॉजिक ऑपरेशन लगेच कॅल्क्युलेटर सुरू करायला हवे पण आता आम्ही नाही म्हणत आहोत क्लॉक आल्यानंतर लगेच नाही तर आपण या लॉजिक ऑपरेशनला सुरूवात होण्यापुर्वी आणखी आणि काही टी होल्ड टाईम कारण टी होल्ड टाईम लागतो आउटपुट स्टॅबलिझ होण्यासाठी जेव्हा जेव्हा क्लॉक येतो तेव्हा टी होल्ड टाईमची जी शक्यता असते तेव्हाच हा टी लॉजिक येईल हा टी लॉजिक डीले आहे आणि नंतर आपण या स्केव आणि जिटर ची काळजी घेऊ तर टी लॉजिक प्लस टी होल्ड हा टोटल टाईम आहे टी लॉजिक हा या लॉजिक चा डीले आहे आणि टी होल्ड हा मिनिमम टाईम आहे आपण कॅल्क्युलेशन सुरू करायच्या अगोदरच या दोघांनी एक घेतलेल्या या टाईम पेक्षा ग्रेटर असणे शक्य आहे याची एकत्र नसल्यास या सर्किट चे हे ऑपरेशन फेल होऊ शकते आतापर्यंत आपण जेकाही बोललो त्याबद्दल स्क्क्यूि आणि जिटर ची काही कॉस्क्विटटीव्ह व्ह्यूि पाहू या काही कॉन्स्ट्राईन्ट आहेत ज्या सॅटिसफाय करणेही शक्य आहे चला आपण एके क करून पाहू पुन्हा आम्ही त्याच सन्यारीहो चा विचार करू दोन रजिस्टर स्टेज आहेत आणि त्या दरम्यान एक लॉजिक सर्किट आहे हे लॉजिक आहे हे स्टोरेज एलमेंट R1 आहे हे आणखी एक स्टोरेज एलमेंट R2 आहे तर क्लॉक् तसेच हे क्लॉक् सेम आहेत परंतु मी त्यांना सेपरेट शो करत आहे कारण त्यांच्यात काही स्केव आणि जिटर असू शकतात म्हणून स्केव आणि जिटर मुळे क्लॉक् एक आणि क्लॉक् दोन दरम्यान डीले होऊ शकतो तर आपल्या किे असे एक सन्यारीहो आहे म्हणून आता आपण स्क्क्यू जिटर सेटअप आणि होल्ड टाईम पाहत आहोत येथे सर्किट च्या करेक्ट ऑपरेशन साठी काही कान्स्ट्न्स सॅटस्फाय करणे गरजेचे आहे चला पुन्हा एकदा कॉन्स्ट्राईन्ट समरआईस करू तर पहली कॉन्स्ट्राईन्ट अशी आहे त्यास हे मॅक्सिमम डीले कॉन्स्ट्राईन्ट असे म्हणतात आम्ही तुम्हाला सांगितल्या प्रमाणें हा टोटल लॉजिक सर्किट डीले सेटअप टाईम डीले मग आपण या स्क्क्यू ची आणि रेसिइविंग क्लॉक्चा जिटर याची काळजी घेऊ आपला टाईम पिरियड यापेक्षा कमीतकमी जास्त असाला आता लॉजिक आणि सेटअप तर आपण एक करून याला टी लॉजिक प्लस सेटअप असे म्हणू स्क्क्यू जिटर तर आपण किंबाईन करू आपण त्यांना स्क्क्यू प्लस जिटर म्हणू ते t पेक्षा कमी असावेत ही एक कॉन्स्ट्राईन्ट आहे सेटअप टाईम म्हणजे काय आपल्याला डेटा फीड करावा लागेल आणि स्टेबल ठेवावा लागेल त्यावेळी तर जेव्हा आपण यासारख्या सन्यारीहो बद्दल बोलत आहोत हे लॉजिक सर्किट नेक्स्ट स्टेप मधला फीड करीत आहे करून सेटअप टाईम आता R2 आपलाय होईल डेटा येथे येत असताना डेटा स्टेबल ठेवावा लागेल मिनिमम टी सेटअप साठी क्लॉक् येण्यापूर्वी त्याचप्रमाणे R1 साठी यापूर्वी या स्टेज मध्ये जेव्हा जेव्हा डेटा येईल तेव्हा येथे किंपोनेंत टी सेटअप असेल म्हणून लॉजिक प्लस टी सेटअप प्लस तो जिटर आणि त्या संपूर्ण टाईम पिरियड टी ची काळजी घ्यावे लागेल ही पहली कॉन्स्ट्राईन्ट आहे तर यासह आपण असे म्हणू शकता की स्क्क्यू आणि जिटर सह मॅक्सिमम ऑपरेटिंग फ्रीकेंसी 1 याद्वारे होईल यामुळे मिनिमम डीले होईल तर आपण रसप्रोकल ऑफ या 1 ची नोंद घेतली तर ही सर्किट ऑपरेट करू शकणारी मॅक्सिमम फ्रीकेंसी असेल आणि आपण या स्क्क्यू आणि जिटर ला टाईम केले तर मॅक्सिमम फ्रीकेंसी ही लॉजिक असेल आणि सेटअप टाईम हा एक टी लॉजिक सेटअप टाईम असेल तर आता आपण किती फ्रीकेंसी लॉस करत आहात आपण आता पाहता आम्ही डीझाईन च्या पॉईंट ऑफ व्हिएव तून पाहत आहोत एक डीझाईन र म्हणून पहा मी हे सर्किट डीझाईन केलेले आहे मला मा सर्किट शक्य तितक्या फास्ट रण असे वाटते तर सर्किट चे फास्ट असणे मॅक्सिमम फ्रीकेंसी मी कशी मोजू म्हणून इनशयली स्क्क्यू आणि जिटर बद्दल विचार केला नाही तर क्लॉक् अगदी छान मार्गाने येत आहे आणि वितरित होत आहे असे गृहीत धरून मी असा अंदाज केला आहे की जास्तीत जास्त फ्रीकेंसी ही कुठे असायला होतीपरंतु स्क्क्यू आणि जिटर मुळे सर्किट डीझाईन केल्यावर मला असे असून येते की मी जास्तीत जास्त फ्रीकेंसी ठेवू शकत नाही कारण मी असे केले तर स्क्क्यू आणि मुळे मी काही टप्पे अचूक पणे एकत्रित करू शकत नाही तर मला क्लॉक् करील डीले आणखी वाढावा लागेल तर अक्च्युअल फ्रीकेंसी कमी करावी लागेल ती मी पेयिंग करत आहे तर इथे स्क्क्यू आणि जिटर च्या अब्सेन्स मध्ये माझ्याकडे हे आहे आपण असे म्हणू शकता आपण इिंनक्युररिंग समथिंग कॉल फ्रीकेंसी कॉस्ट तर फ्रीकेंसी म्हणजे काय हा फ्रीकेंसी मधील डिफरन्स आहे मॅक्सिमम फ्रीकेंसी आपल्याला मळलेली जेव्हा स्क्क्यू आणि जिटर प्रेसेंट नसतील मायनस आकशल फ्रीकेंसी स्क्क्यू आणि जिटर करील डिव्हिडंड बाय f मॅक्स तर आपण यावर एक सिल अरीर्िमॅडटक यावर घेतलं असेल तर आपल्याला टी स्क्क्यू जिटर प्लस टी लॉजिक सेटअप प्लस टी स्क्क्यू जिटर एक्सप्रेशन मळेल तर आपण स्क्क्यू जिटर जी पॉसबल रेडुस करू शकत असाल तर ही फ्रीकेंसी कॉस्ट देखील होईल डेसिग्नेर्र साठी हे एक मेन चॅलेंज आहे क्लॉक सर्किट कसे डीझाईन कराचे क्लॉक नेटवर्क कसे डीझाईन करून आपला स्क्क्यू आणि जिटर कमीतकमी कमी होईलःकारण आपण असे म्हणू शकता की हे स्क्क्यू आणि जिटर माझ्या किं टर कसे असू शकते कारण एकदा मी चिप फॅब्रिकेटेड केली की मला किती डीले होणार आहे हे माहिती नाही परंतु आपण टराय करू शकता आपण करुन घेऊ शकता की अंदाजे किती लेन्थ आहे सर्व क्लॉक डेसिग्नेर्र की जेणेकरून एस्टीमेटेड डीले मिळेल तर डीले व्हेररएशन मिनिमम असावे हा स्क्क्यू लेस असेल हेच आपल्याला एक्स्पेक्टेि आहे तर हेच ते आहे आणि मी एक सॅम्पल डेटा दाखवत आहे म्हणून मॅक्सिमम फ्रीकेंसी ऑफ 1 चा हा एक सॅम्पल प्लॉट मी दाखवत आहे जसे की हा स्क्क्यू जिटर 0 पासून इिंक्रीस होतोय हे नंबर नकोसे आहेत 240 पर्यंतचे आपण येथे पाहू शकता फ्रीकेंसी ही 1 पासून 800 मेगाहट्ि पर्यंत होऊ शकते म्हणून स्क्क्यू जिटर इिंक्रीस होतील आपली मॅक्सिमम फ्रीकेंसी सुद्धा कमी होते अजून एक गोष्ट आपल्या पुढील क्लासेस मध्ये डिस्कस होईल आपल्या क्लॉक डिझाईन क्लॉक डिझाईन अशा प्रकारच्या लेक्चर मध्ये आपण पाहू की क्लॉकच्या सर्किट कशा प्रकारे कसे डीझाईन करू शकता जेणेकरुन हे स्क्क्यू आणि जिटर शक्य तितक्या कमी करता येईल कारण हा खुप किंप्लेंट आहे फ्रीकेंसी कॉस्ट जास्तीत जास्त कमी करायचा म्हणून जी मी या लेक्चर मध्ये बोलले येथे आम्ही काही कन्सेप्ट इिंटरव्यू करण्याचा प्रयत्न केला असे की फ्रीकेंसी कॉस्ट म्हणजे काय किती फ्रीकेंसी आपल्याला घ्यायला हवी मॅक्सिमम स्पीड ऑफ ऑपरेशन इन प्रेसेन्स ऑफ स्क्क्यू आणि जिटर दुसरा ज्याबद्दल आपल्या किे काही किंटरोल नाही उदाहरणार्थ होल्ड टाईम आणि सेटअप टाईम आहे स्टोरेज एलमेंट आहेत हा टाइम आपल्याला द्यावा लागेल हे काही आहेत परंतु स्क्क्यू आणि जिटर हे काही असे आहे की त्यांच्या जवळ प्ले करू शकता तर आपण आपल्या पुढील लेक्चर मध्ये आणखी काही एक् उधाहरण पाहणार आहोत जेणे करुन आपण इतर पॅरामीटसि मधील डीले च्या बाबतीत आपण काही प्रकारचे व्यवहार कसे करू शकतो जेणे करुन आपण काही टाईम कसे शकतो आपण आपल सर्किट वेग अधिक वेगाने चालवू शकता इत्यादी यासह आम्ही या लेक्चरच्या शेपटी पोहोचलो आहोत